नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये आपण पॅरिटि जनरेशन आणि पॅरिटि चेकिंग ची चर्चा करू तेव्हा पॅरिटि काय असते कसे उपयोगी असते हे आपण आजच्या क्लासमध्ये पाहू तर आपण आपल्या चर्चेची सुरुवात एक्सक्लुझिव्ह ऑर गेट ने करू आणि नंतर पॅरिटि त्याचे जनरेशन आणि चेकिंग पाहू एक्सक्लुझिव्ह ऑर गेट वर स्लाईड मध्ये दाखवल्याप्रमाणे तृथ टेबल फॉलो करतो हे दोन इनपुट चे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आहे आणि जेव्हा A आणि B हे दोन्ही इनपुट सारख्याच व्हॅल्यू चे म्हणजेच 00 किंवा 11 असे असेल तर आउटपुट 0 असते आणि जेव्हा एक इनपुट 0 असते आणि दुसरे इनपुट 1 असते तेव्हा या दोन्ही केसेस मध्ये आउटपुट 1 असते तर असा हा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट चा तृथ टेबल आहे तेव्हा आता आपण हे कसे दर्शवू शकतो तर हे A' B एक प्रॉडक्ट टर्म आणि A B' हे दुसरी प्रॉडक्ट टर्म मिळते आणि आपण या दोन्ही प्रॉडक्ट टर्म ची बेरीज करू आणि आपल्याला एक्सक्लुझिव्ह ऑर गेट चे लॉजिक फंक्शन मिळते ते Y A' B A B' A⊕B असे दाखवता येते आणि एक्सक्लुझिव्ह ऑर गेट साठी हा ⊕ असा सिम्बॉल वापरतात हा विशिष्ट सिम्बॉल सोपे करण्यासाठी आणि रिप्रेझेंटेशन कॉम्पॅक्ट करण्यासाठी समतुल्य आहे याचे रियलायझेशन पण सोपे आहे इथे तुम्ही ही A'B ही टर्म आणि AB' ही टर्म नॉट गेट व अँड गेट आणि नंतर ऑर गेट वापरून रियलायझ करू शकतात आणि तसेच हे फक्त एकाच प्रकारचे युनिव्हर्सल लॉजिक गेट म्हणजेच नांड गेट किंवा नॉर गेट वापरूनही करू शकतात आपण चार नांड गेट चे हे असे कॉम्बिनेशन वापरून A'B AB' हे मिळवू शकतो आणि म्हणून नांड गेट उपयोगी आहे हे तुम्ही स्वतः तपासू शकतात तर हे A'B AB' डीमॉर्गन थेरम वापरून प्रत्येक टर्म नांड गेट च्या फॉर्ममध्ये आणून तुम्हाला हे इथे दाखवल्याप्रमाणे मिळते एक्सक्लुझिव्ह ऑर गेट ला सिम्बॉल मिळाला आहे तर हा सिम्बॉल दोन इनपुट च्या एक्सक्लुझिव्ह ऑर गेट साठी आहे आणि या केसमध्ये ट्रूथ टेबल वरून जर कुठलेही इनपुट समजा B 0 असेल इथे 0 ठेवले तर आउटपुट इनपुट ला फॉलो करते ही काय केस आहे हे पहा इथे जेव्हा B 0 आहे आणि जेव्हा A 0 असेल तर आउटपुट 0 तसेच A 1 असेल तर आउटपुट 1 आहे आणि जर B 1 असेल म्हणजेच 5 V इथे जोडले जाईल तर इथे या दोन केसेस आहेत जेव्हा A 0 B1 तेव्हा आउटपुट Y 1 आणि जेव्हा A 1 B1 तेव्हा आउटपुट Y 0 येते आणि म्हणून A Ex OR 1 A' तर आपण याची नोंद करू A⊕0 A A⊕1 A' आता जास्त इनपुटचे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट पाहू हे आपल्या पॅरिटि जनरेटर आणि चेकर सर्किट मध्ये उपयोगी आहेत हे आपण नंतर पाहू तर जास्त इनपुटचे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट साठी आपण एक उदाहरण पाहू इथे A B C D हे चार इनपुट आहे तेव्हा A B Ex OR इथे आणि C D Ex OR इथे वापरून दोन इनपुटचे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट दोन लॉजिक फंक्शन तुम्ही तसेच रियलायझ करू शकता तेव्हा हे Y दोनने रियलायझ केले आहे आणि 4 इनपुटचा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट अशाप्रकारे सिम्बॉल वापरून दर्शवू शकतो Y A⊕B⊕C⊕D तर याच्या संबंधितचा तृथ टेबल काय असेल तृथ टेबल चार व्हेरिएबलचा असेल म्हणजेच इथे 4 इनपुट साठी 16 आऊटपुट कॉम्बिनेशन शक्य होतील तर सुरुवातीला आपण जेव्हा सर्व ठिकाणी जिथे A 0 आहे ते पाहू तेव्हा आपण आधी पाहिल्याप्रमाणे जर A 0 असेल म्हणजे कुठलेही एक इनपुट 0 असेल तर आउटपुट Y हे इतर इनपुटला फॉलो करते आणि म्हणून हे B Ex OR C Ex OR D असे फॉलो करते आणि जर A 1 असेल तर ' असे फॉलो करते आता आपण याचा ट्रूथ टेबल पाहू तर जेव्हा A B C D हे 0 0 0 0 असेल तर इथे हे 0 0 इथे हे 00 म्हणजे A Ex OR 00 Ex OR 0 त्यामुळे या दोन पहिल्या Ex OR गेटचे आउटपुट 0 0 असे आणि शेवटी पुन्हा Ex OR गेटचे आउटपुट झिरो असे मिळेल जर आपण 0 0 0 1 असे घेतले तर हे 0 हे 1 तेव्हा या Ex OR आउटपुट 1 असेल त्याचप्रमाणे जर तुम्ही इथे पाहिले जर इनपुट मध्ये चार पैकी 1 इनपुट 1 असेल तर आउटपुट 1 येते आता जर दोन इनपुट 1 असतील तर आपण हे उदाहरण घेऊ इनपुट 0101 असे असेल तेव्हा हे आउटपुट 1 आणि हे आउटपुट 1 आणि 1 1 असे हे पुन्हा दोन्ही सारखेच झाले आणि त्यामुळे शेवटी आउटपुट 0 येते तुम्ही अजून इतर काही केस साठी जिथे हे दोन 1's असतील तर हे A आणि D पहा इथे इनपुट A B 1 1 आणि C D 0 0या दोन्हीसाठी आउटपुट हे 0 आणि हे 0 आणि शेवटी आउटपुट 0 असेच येईल अशाप्रकारे तुम्ही जिथे दोन 1's आहेत अशा सगळ्या केसेस साठी आउटपुट 0 येते हे पाहू शकतात आता आपण 3 तीन 1's असलेले केस पाहू तर इथे इनपुट A 0 आणि B C D 1 1 1 आहे तर इथे हे 0 1 म्हणजे आउटपुट 1 आणि हे 1 1 म्हणजे आउटपुट 0 आणि शेवटी हे 1 0 म्हणजे आउटपुट 1 आहे अशाप्रकारे जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला असे दिसेल की जेव्हा इनपुट मध्ये 1's ची संख्या ऑड नंबर असेल तर आउटपुट 1 मिळते नाहीतर आउटपुट 0 मिळते हे तुम्ही ट्रूथ टेबल वरून चेक करू शकतात आणि हे 2 3 4 5 6 7 नंबर किंवा इनपुट साठी घडते तुम्ही स्वतः हे अशाप्रकारे 3 इनपुट साठी सुद्धा पाहू शकतात तेव्हा हे A हे B आणि नंतर हे C आणि नंतर तुम्ही इथे आउटपुट Y घेत आहात तर ही तीन इनपुट ची केस आहे इथे सुद्धा आधी प्रमाणे घडत आहे आपण उदाहरण म्हणून घेतले आहे आणि इथे हे नोंद करून ठेवा कारण हे आपल्या पॅरिटि जनरेशन आणि पॅरिटि सर्किट साठी उपयोगी आहे आणि आपल्याला नंतर याची चर्चा करायची आहे आता आधी आपण पॅरिटि म्हणजे काय ते समजून घेऊयात तर इव्हन पॅरिटि आणि ऑड पॅरिटि असे हे पॅरिटि चे दोन प्रकार आहेत तर पॅरिटि म्हणजे इनपुट बिट्स मध्ये हजर असलेल्या 1's ची संख्या ही सम असते जर तुम्ही विशिष्ट ग्रुपमध्ये हजर असलेले 1's ची संख्या मोजली आणि ती जर समसंख्या येत असेल तर आपण म्हणू शकतो की त्या विशिष्ट ग्रुप मध्ये इव्हन पॅरिटि आहे उदाहरणार्थ इथे हे 4 बीट चे ग्रुप पहा तर इथे 1 1 म्हणजे दोन 1's आहेत आणि म्हणून इथे इव्हन पॅरिटि आहे इथे चार 1's आहे सर्व 0 असतील तेसुद्धा इव्हन पॅरिटि आहे लक्षात ठेवा जर तिथे 1 नसेल म्हणजेच सर्व 0 असतील तर तेसुद्धा इव्हन पॅरिटि आहे हे 8 बीट चे कॉम्बिनेशन पहा इथे हे चार 1's आहेत म्हणजेच इव्हन पॅरिटि आहे तसेच इथे चार आणि दोन आणि सहा 1's आहेत म्हणजे इथे पण इव्हन पॅरिटि आहे त्याच प्रमाणे या 16 बीट च्या कॉम्बिनेशन साठी 1's ची संख्या मोजून तिथे इव्हन पॅरिटि आहे कि नाही ते तुम्ही पहा आणि ऑड पॅरिटि म्हणजे जिथे इनपुट मध्ये 1's ची संख्या जर तुम्ही मोजली आणि जर ती संख्या विषम नंबर असेल तर तिथे ऑड पॅरिटि आहे हे उदाहरण पहा इथे ऑड पॅरिटि आहे कारण फक्त एकच 1's या इनपुट मध्ये हजर आहे तसेच इथे 1 1 1 मध्ये तीन 1's आहे आणि म्हणून हे पण ऑड पॅरिटि आहे त्याचप्रमाणे ह्या दोन केसेस आहेत तिथे तुम्ही मोजून पहा उदाहरणार्थ या 1 या6 बीट च्या इनपुट मध्ये हे 1 2 3 4 5 6 7 8 9 असे नऊ 1's आहे म्हणजे इथे ऑड पॅरिटि आहे आता आपल्याला याची कशी मदत होते म्हणजेच जर आपल्या विशिष्ट ग्रुपमध्ये हे इव्हन पॅरिटि किंवा ऑड पॅरिटि आहे तर ते आपल्याला कसे उपयोगी पडते तेव्हा जर आपल्याला आधी विशिष्ट ग्रुपमध्ये हे बीटचे कॉम्बिनेशन माहित असेल जे आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पाठवायचे आहे समजा तिथे इव्हन पॅरिटि आहे आणि नंतर ट्रान्समिशन मध्ये नॉईज इंटरर्फरन्स किंवा इतर गोष्टीमुळे जर एक बीट चुकले म्हणजेच 1 ते 0 असे बदलले तर काय घडेल तर इथे पॅरिटि बदलते म्हणजे इव्हन पॅरिटि आता ऑड पॅरिटि होते त्याचप्रमाणे जर एका 0 चा 1 झाला तर तेव्हा सुद्धा असेच घडते आणि म्हणून जर 1 बीट बदलले तर ते चुकीचे होते आणि ती चूक आपण शोधू शकतो कारण तिथे इव्हन पॅरिटि असेल तर ती इव्हन राहत नाही ती ऑड पॅरिटि होते आणि तसेच जर समजा हे आधी ऑड पॅरिटि असेल तर ते नंतर इव्हन पॅरिटि होते आता जर एकापेक्षा जास्त म्हणजे दोन बीट बदलले तर ते पुन्हा आधी प्रमाणे होईल पण बीट च्या ग्रुपमध्ये एकापेक्षा जास्त बीट बदलण्याची प्रोबॅबिलिटी फार कमी असते आणि आणि प्रॅक्टिकल ट्रान्समिशन मध्ये बायनरी डिजिट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पाठवतो तिथे ही प्रोबॅबिलिटी फारच कमी असते तेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये हे असे एकच चुकलेले बीट पाहू शकतात आणि या पद्धतीने जर तुम्ही ते शोधले तर तुम्ही रीट्रान्समिशन साठी विचारू शकतात किंवा इतर तंत्र वापरून ते बरोबर करू शकतात हे उदाहरण आहे जिथे ट्रान्समिशन लाईन ट्रान्समिटर आणि रिसीवर इंस्ट्रूमेंट डिझाईन केले आहे आणि हे 1 10 to the पॉवर 12 बीट पेक्षाही कमी एरर रेट साठी चाचणी घेते यावरून तुम्ही कल्पना करू शकतात की हे नेहमी घडत नाही काही विशिष्ट केसेसमध्ये किंवा विशिष्ट प्रकारच्या नॉइज साठी हे घडते पण त्यासाठी आपण हे दुसर्या प्रकारे हाताळू शकतो ते आपण इतर डिजिटल कम्युनिकेशन कोर्स मध्ये शिकू शकतो तर आपण पहात होतो की ट्रान्समिशन मध्ये नॉइज मुळे येणारी एरर आपण पूर्वनिर्धारित पॅरिटि मुळे शोधू शकतो आणि ती चूक आपण रिट्रान्समिशन किंवा इतर प्रकारे टाळू शकतो हे आपण नंतर पाहू पण येणारे मेसेज हे रेडम प्रकारचे असतात तेव्हा जर इथे हे 8 बीट मेसेज असेल तर या मेसेजला इव्हन पॅरिटि असेल ऑड पॅरिटि असेल किंवा अजून बऱ्याच गोष्टी असू शकतात त्यामुळे आपल्याला खात्रीपूर्वक माहित नसते की इथे इव्हन पॅरिटि आहे कीऑड पॅरिटि आहे आणि त्यासाठी आपल्याला त्या ग्रुपमध्ये काही तंत्र वापरून विशिष्ट प्रकारची पॅरिटि आणावी लागते आणि हे आपल्याला रिसिव्हर साईड ला पण मदत करते आता आपल्याला माहित असते विशिष्ट पॅरिटि फॉलो होत आहे की नाही तर हे आपण कसे करणार हे एक उदाहरण पहा इथे तुम्ही अशा प्रकारे करू शकतात इथे हे 8 बीट चा नंबर म्हणजे मेसेज बीट X0 ते X7 दिले आहे हे मेसेज बीट 8 इनपुट च्या Ex OR गेटमधून पाठवू शकतात तेव्हा याचे आउटपुट काय असेल तेव्हा इथे जर इव्हन पॅरिटि असेल तर आउटपुट 0 येईल आणि जर ऑड पॅरिटि असेल म्हणजेच 1's ची संख्या ऑड असेल तर आउटपुट 1 येईल हे तुम्ही EX OR च्या ट्रूथ टेबल मध्ये आधीच पाहिले आहे तेव्हा जर इव्हन पॅरिटि असेल तर हे आउटपुट 0 असे असेल तेव्हा जर इथे या ग्रुपमध्ये आपण X8 या बीट चा समावेश केला तर आता आपण 8 ऐवजी 9 बीट पाठवत आहोत जिथे X0 ते X8 हे मेसेज बीट आणि जास्तीचे बीट X8 आहे त्यामुळे जेव्हा X0 ते X7 मध्ये 1's ची संख्या इव्हन असेल तेव्हा आपण X8 0 असे करू म्हणजे इथे इव्हन पॅरिटि राहते तसेच जर X0 ते X7 मध्ये जर 1's ची संख्या ऑड असेल तेव्हा X8 1 करू आणि त्यामुळे सर्व मिळून पुन्हा इथे 1's ची संख्या इव्हन होते अशाप्रकारे या 8 bit मध्ये हे 1's ची संख्या इव्हन किंवा ऑड असली तरी इथे X0 ते X7 आणि X8 मिळून 9 बीट च्या ग्रुपमध्ये नेहमी इव्हन पॅरिटि होते इथे या विशिष्ट मेसेज च्या ट्रान्समिशन मध्ये आपण मेसेज मध्ये 1's ची संख्या ऑड आहे की इव्हन आहे याचा विचार न करता इव्हन पॅरिटि करत आहोत आणि त्यामुळे या ग्रुपला X0 ते X8 नेहमी इव्हन पॅरिटि असेल जर ट्रान्समीटर कडून सांगितले गेले असेल तर इथे रिसिवरला इव्हन पॅरिटि आहे हे माहीत असेल आणि ते इव्हन पॅरिटि साठी तपासून या ग्रुप मध्ये एरर आहे की नाही ते पाहू शकते तसेच ट्रान्समीटर आणि रिसिवर इव्हन पॅरिटि ऐवजी ऑड पॅरिटि पण ठरवू शकतात तर आता या ग्रुप मध्ये म्हणजे 9 बीट मध्ये ऑड पॅरिटि कशी करायची त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल त्यासाठी इथे आधी पाहिलेल्या Ex OR गेटनंतर एक इन्व्हर्टर जोडावा लागेल तेव्हा हे काय करते जर इथे 1's ची संख्या इव्हन असेल तर हे आउटपुट 0 येईल आणि इथे हे इन्वर्तेड आहे म्हणजे हे आउटपुट 1 होईल आणि त्यामुळे ते इव्हन एक आणि हा एक म्हणजे इथे 1's ची संख्या ऑड झाली आणि इथे जर 1's ची संख्या ऑड नंबर असेल तर हे आउटपुट 1 येईल आणि नंतर हे इन्वर्तेड म्हणजे 0 होते आणि त्यामुळे हे ऑड 1 आणि 0 तेव्हा एकूण ते ऑड राहते आणि त्यामुळे या 9 बीट च्या ग्रुपला ऑड पॅरिटि राहते अशाप्रकारे तुम्ही हे पॅरिटि जनरेशन केले आता पॅरिटि तपासण्यासाठी तुम्ही काय करणार तेव्हा आधी प्रमाणेच पुन्हा EX OR गेट वापरावे लागतील तर ऑड पॅरिटि तपासण्यासाठी तुम्हाला हे 9 बीट 9 इनपुट च्या Ex OR गेटला द्यावे लागेल आणि जर इथे 1's ची संख्या ऑड असेल तर हे आउटपुट 1 असे येईल आणि जर इथे 1's ची संख्या इव्हन असेल तर हे आउटपुट 0 असे येईल आणि इथे जर आपण या ऐवजी या Ex OR गेट नंतर जर नॉट गेट म्हणजे इन्व्हर्टर लावला आणि नंतर जर 1's ची संख्या ऑड असेल तर हे आउटपुट 1 येईल आणि नंतर इन्वर्जन मुळे ते 0 येईल आणि हे आउटपुट 0 आहे म्हणजे खात्रीने तुम्ही म्हणू शकतात की इथे 1's ची संख्या ऑड आहे इव्हन नाही इथे इव्हन पॅरिटि पण शोधता येते जेव्हा 1's ची संख्या इव्हन असेल तर हे आउटपुट 0 येईल आणि इन्वर्जन मुळे नंतर ते 1 असे येईल आणि तुम्ही इथे म्हणू शकतात की 1's ची संख्या इव्हन आहे पॅरिटि जनरेशन साठी वापरलेला Ex OR गेट आपण पॅरिटि चेकिंग साठी सुद्धा वापरू शकतो फक्त इथे तुम्हाला इनपुट आऊटपुट चे योग्य कनेक्शन समजले पाहिजेत हे 16 बीट चे ऑड पॅरिटि तपासण्यासाठी चे साधे उदाहरण आहे इथे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 म्हणजे सात 1's दिसत आहे तेव्हा या Ex OR गेटचे आउटपुट 1 असे येईल कारण 1's ची संख्या ऑड आहे आणि अशाप्रकारे तुम्ही16 बीट च्या ग्रुपमध्ये ऑड पॅरिटि शोधू शकतात तर आत्तापर्यंत आपण फक्त थोरोटिकल आणि कन्सेप्टचूअल पार्ट आपण पाहिला तेव्हा आता हे IC 74180 इंटिग्रेटेड सर्किट आहे आणि ही विशिष्ट चीप पॅरिटि जनरेशन चे तसेच पॅरिटि चेकिंग चे ही काम करते तर इथे हे 9 बीट आहेत यापैकी हे 8 डाटा बीट आणि हे एक पॅरिटि बीट आहे तर इथे पॅरिटि जनरेशन आणि पॅरिटि चेकिंग असे दोन्ही होते तर तुम्ही इथे पाहू शकतात हे X0 ते X5 आणि नंतर X6 X7 डेटा बिट आहेत आणि हे इव्हन इनपुट आणि ऑड इनपुट हे काय करतात याची आपण चर्चा करू आणि तसेच हे समेशन ऑफ इव्हन आउटपुट आणि समेशन ऑफ ऑड आउटपुट असे आहेत तर हे म्हणजे मुळता हे इव्हन पॅरिटि ऑड पॅरिटि आणि आउटपुट डिफाइन अलाउंस समेशन output define allowance summation म्हणजे एकतर 1's ची बेरीज किंवा 0's ची बेरीज असे देते आणि उरलेले हे Vcc आणि ग्राउंड आणि हा असा तृथ टेबल आहे तर जेव्हा हे इव्हन इनपुट आणि हे ऑड इनपुट दोन्हीपण हाय असतील तर तेव्हा या केसमध्ये नॉर्मल ऑपरेशन होणार नाही कारण जर हे इनपुट इव्हन असेल तर ते मागच्या स्टेजमध्ये ऑड असणार नाही आणि हे इव्हन असणार नाही आणि म्हणजे जेव्हा दोन्ही हाय असतील तेव्हा दोन्ही इव्हन आणि दोन्ही ऑड होतील पण हे प्रॅक्टिकली शक्य नाही आणि म्हणून हे दोन्ही हाय असताना नॉर्मल ऑपरेशन होणार नाही त्यामुळे त्यावेळी हे दोन्ही आउटपुट लो येतील आणि जेव्हा हे दोन्ही इनपुट लो असतील तेव्हा आउटपुट हाय असेल असे हे तृथ टेबल मध्ये दाखवले आहे आणि तसेच इतर केसेसमध्ये समेशन वगैरेची परवा न करता आउटपुट तसेच ठेवले आहे आता जर इव्हन इनपुट हाय आहे म्हणजेच मागच्या स्टेजमध्ये इनपुट साईडला हे हाय आणि ऑड लो होते आणि आता हे बरोबर कॉम्बिनेशन आहे जर एक हाय आहे तर दुसरे लो असले पाहिजे आणि त्यावेळी जर समेशन ऑफ हाय असेल तर X0 ते X7 मध्ये 1's ची संख्या इव्हन आहे इनपुट इव्हन आहे तेव्हा हे सुद्धा इव्हन आहे आणि त्यावेळी आऊटपुट काय असेल तर आउटपुट इव्हन पॅरिटि हे देते आणि म्हणून इव्हन पॅरिटि हाय आहे आणि ऑड पॅरिटि लो आहे इव्हन पॅरिटि आउटपुट हाय आणि ऑड पॅरिटि आउटपुट लो जाते आणि इनपुट इव्हन आहे आणि समेशन ऑफ बीट ऑड आहे तर आउटपुट ऑड येईल आणि जर इनपुट ऑड असेल आणि समेशन ऑफ 1's इव्हन तेव्हा इव्हन आणि ऑड एकत्र करून आउटपुट ऑड असेल आणि जर इनपुट ऑड असेल आणि समेशन ऑफ 1's ऑड तेव्हा इव्हन आणि ऑड एकत्र करून आउटपुट इव्हन असेल अशाप्रकारे IC 74180 चा ट्रूथ टेबल काम करेल तर आता आपण IC 74180 प्रॅक्टिकली कशी काम करते ते या उदाहरणाने पाहू तर या केस मध्ये तुम्हाला दिसते आहे की X0 ते X7 हे डेटा बीट ज्यांची पॅरिटि आपल्याला तपासायची आहे तेव्हा डेटा बीट ट्रान्समीट करून आपण ते IC 74180 डेटा इनपुट ला देत आहोत आणि आपण ऑड इनपुट 5V ला जोडले आहे तेव्हा हे 1 आहे आणि इव्हन इनपुट ग्राऊंड ला जोडले आहे तर इथे तुम्ही काय तपासणार आहात या जोडणी सोबत आपण जर ऑडआउटपुट मध्ये पाहिले तर तुम्हाला काय दिसते तेव्हा जर हे इव्हन समेशन ऑफ 1's even summation of 1's इव्हन आहे आणि आपले ऑड इनपुट आपण हाय ठेवले आहे तेव्हा इव्हन आणि हे ऑड आणि म्हणून इथे हे 1's ची संख्या इव्हन नंबर आहे आणि आपल्या मागच्या स्टेज कडून म्हणजेच ऑड इनपुट कडून आणि हे सर्व मिळून ऑड होते आणि म्हणून हे हाय होते आणि जर हे ऑड असेल तेव्हा हे ऑड आणि हे ऑड आणि हे 1 होते आणि जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा 0 होते तर आपण हे काय केले तर आपण जेव्हा चेकिंग बद्दल बोलत होतो आणि जेव्हा आपण जनरेशन चा पार्ट पाहिला तेव्हा आपल्याला चेकिंग चा पार्ट ही समजला आहे तर जेव्हा जनरेशन चा पार्ट केला जर हे इव्हन आहे कारण हे ऑड आहे आणि त्यामुळे ते ऑड होते तेव्हा हे इव्हन आणि हा 1 एकत्रित होऊन ऑड पॅरिटि देतात इथे 1's ची संख्या इव्हन आहे आणि हे 1 आहे कारण आउटपुट येथे ऑड येईल आणि म्हणून जर X8 चा इथे समावेश केला तर हे इव्हन आणि हे 1 आणि हे एकत्रित ऑड होईल आणि जर हे ऑड आणि हे ऑड हाय आहे म्हणून हे 0 येते आता आपण X8 0 घेऊ त्यामुळे हे ऑड आणि हे 0 एकत्र करू तेव्हा हे ऑड येईल अशाप्रकारे हे ऑड पॅरिटि जनरेट करण्यासाठी वापरले आहे आणि तसेच चेकिंग सुद्धा अशाच प्रकारे शक्य आहे तर आपण IC 74180 हे ऑड इनपुट आणि इव्हन इनपुट योग्य प्रकारे कॅस्केड करून सुद्धा वापरू शकतो तर आपल्याला मल्टिपल लोवर ऑर्डर वरून हायर ऑर्डर मिळविता येतात इथे आपण 16 बीट चे पॅरिटि चेकिंग पाहत आहोत हे 16 बीट पॅरिटि चेकिंग आपण दोन IC 74180 वापरून मिळविले आहे तर हे X0 ते X7 आणि हे X8 ते X15 आहेत हे दोन लोवर ऑर्डर एकत्र करून हायर ऑर्डर मिळाले आहे इथे या उदाहरणात मध्ये 16 बीट पॅरिटि चेकिंग करत आहोत सुरुवातीला तुम्ही हे इव्हन इनपुट साईडला करा कारण इथे मागची स्टेज नाही आणि म्हणून इथे इव्हन हाय केले आहे आणि ऑड लो असे घ्यायचे नाही त्यामुळे जी काही 1's संख्या असेल ते डायरेक्ट फायनल आउटपुटणे ठरवले जाईल तेव्हा या स्टेजमध्ये या दोन ग्रुप मधले इव्हन आहे की ऑडहे या दोन आउटपुटणे ठरवले जाईल इथे पहा जर इथे 1's ची संख्या इव्हन असेल तर हे हाय होते आणि हे लो होते तर 8 ते 15 या ग्रुप मध्ये जर हेसुद्धा इव्हन आहे तर हे इव्हन इन हाय असे आणि म्हणून याचे आउटपुट हाय असेल आणि हे लो असे पण या दुसर्या ग्रुपमध्ये उदाहरण म्हणून हे ऑड आहे तेव्हा हे 0 आणि हे 1 आहे आणि म्हणून हे 1 होईल आणि हे 0 होईल आणि त्यामुळे हे इव्हन आहे तेव्हा या पूर्ण 16 साठी इथे ऑड ऑडपॅरिटि होईल कारण X0 ते X7 मध्ये 1's ची संख्या ऑड आहे आणि X8 ते X15 यामध्ये 1's ची संख्या इव्हन आहे म्हणजेच इथे हे एकूण 1's ची संख्या ऑड आहे आणि त्यामुळे त्यावेळी हे 1 ऑड 1 आणि हे ऑड 1 व इव्हन इन 0 असेल आणि तेव्हा तुम्ही एकत्र केल्यावर तुम्हाला ऑड आऊट हे 1 आणि इव्हन आऊट 0 असे मिळेल तर हे अशाप्रकारे काम करते तुम्ही इथे मोठ्या नंबर साठी जास्त स्टेजेस ऍड करू शकतात जर तुम्ही 16 बीट ऐवजी 12 बीट पॅरिटि चेकिंग पहात असाल तर हे X12 X13 X14 X15 हायर 4 बीट ग्राऊंड ला जोडा त्यामुळे ते सिस्टीम मध्ये ते येणार नाहीत त्याचप्रमाणे जर 10 बिट पॅरिटि चेकिंग करायचे असेल तर किती हायर बीट ग्राऊंडला जोडावे लागतील तसेच 11 बीट पॅरिटि चेकिंग साठी 5 हायर बीट ग्राउंडला जोडावे लागतील त्यामुळे 11 बीट पॅरिटि चेकिंग साठी X0 ते X7 इथे जातील आणि X8 ते X10 इथे जातील आणि X11 ते X15 हे बिट ग्राऊंडला जोडले जातील आणि शेवटी आपण हे इथे घेऊ शकतो अशाप्रकारे आपण पॅरिटि जनरेशन आणि चेकिंग कसे करू शकतो ते पाहिले तर आता आपण सारांश पाहू दोन इनपुट च्या Ex OR गेटचे आउटपुट फक्त जेव्हा एकच इनपुट 1 असते तेव्हाच 1 असे मिळते 2 इनपुट पेक्षा जास्त इनपुटस च्या Ex OR गेटचे आउटपुट जेव्हा इनपुट मध्ये 1's ची संख्या ऑड असेल तर 1 असे असते इव्हन पॅरिटि म्हणजे बिट पॅटर्न मध्ये 1's ची संख्या असली पाहिजे आणि ऑड पॅरिटि मध्ये 1's ची संख्या ऑड असली पाहिजे पॅरिटि बिट मोठे कॉम्बिनेशन करण्याकरता ऍड केले जाते ज्यामुळे ऑड पॅरिटि किंवा इव्हन पॅरिटि मिळते आणि हे ट्रान्समिशन साठी आणि एरर चेकिंग साठी उपयोगी आहे पॅरिटि जनरेशन आणि चेकिंग साठी मल्टी इनपुट Ex OR गेटचे सर्किट असते आणि एकच सर्किट दोन्हीपण जनरेशन आणि चेकिंग चे काम करते हायर ऑर्डर पॅरिटि जनरेटर आणि चेकर सर्किट लोवर ऑर्डर सर्किट कॅस्केड करून मिळविता येते आपण पाहिलेल्या उदाहरणात 2 IC 74180 वापरून 16 बीट पॅरिटि जनरेशन आणि चेकिंग केले जेव्हा बीटचा ग्रुप ट्रान्समिट करतो तेव्हा परिटी चेक एरर शोधण्यासाठी उपयोगी पडते तर हे असे आजच्या क्लासमध्ये आपण पाहिले धन्यवाद